नमस्कार आज मी एक नवीन मॉड्यूल सुरू करणार आहे जे कॉम्प्रेशन घटकाच्या संरचना संबंधित असेल

रचनेतील घटकांना कॉम्प्रेशन घटक म्हणतात आता वेगवेगळ्या प्रकारच्या संरचनांना कॉम्प्रेशन घटकाना वेगळ्या प्रकारे संबोधले जाते बांधणीच्या बाबतीत अशा प्रकारच्या कॉम्प्रेशन घटकाला स्तंभ म्हणतात स्तंभ हा किंवा हा आर बांधण्याच्या बाबतीत हा कॉम्प्रेशन घटक किंवा स्तंभ मुळात एक उभा घटक आहे जो बीमपासून किंवामजल्यापासून भार वाहून नेतो आणि वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर हलवतो त्याचप्रमाणे स्टीलच्या बांधकामाच्या बाबतीत या प्रकारच्या कॉम्प्रेशन घटका ला स्टॅंचियन म्हणतात पुन्हा छतावरील ट्रस किंवा ब्रेसिंगमधील संकुचित घटकाला स्ट्रट म्हणतात त्याचप्रमाणे क्रेनमधील मुख्य कॉम्प्रेशनला बूम म्हणतात तर आपण काय पाहू शकतो की एकाच कॉम्प्रेशन घटकाला वेगवेगळ्या नावांनी किंवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये भिन्न म्हटले जाते आता जेव्हा आपण कॉम्प्रेशन घटका च्या स्ट्रेंथची गणना करणार आहोत किंवा जेव्हा आपण कॉम्प्रेशन घटकाची रचना करणार आहोत तेव्हा आपल्याला हे पाहावे लागेल की कॉम्प्रेश घटकाच्या अपयशाचे प्रकार काय आहेत अपयशाच्या प्रकारानुसार त्या विशिष्ट घटका द्वारे किती ताकद बाळगली जाऊ शकते हे आपल्याला शोधावे लागेल तर कॉम्प्रेशन घटका च्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे अपयश उद्भवते त्यापैकी एकाला स्क्वॉशिंग म्हणतात हे स्क्वॉशिंग मुळात तेव्हा होते जेव्हा कॉम्प्रेशन घटका ची लांबी त्याच्या आडव्या दिशेच्या तुलनेत खूपच कमी असते उदाहरणार्थ जर एखादा घटक असा असेल आणि कॉम्प्रेशन भार घेत असेल तर अशा घटका च्या बाबतीत क्रशिंग प्रामुख्याने चित्रात येईल आणि त्याच्या यिल्ड च्या ताकदीनुसार पूर्ण सामर्थ्य प्राप्त होईल आणि म्हणूनच अपयशाचा भार क्रॉस सेक्शनल क्षेत्रामध्ये ताकदीने मोजला जाऊ शकतो फेल्युअरचा भार मोजला जाईल फक्त त्याच्या क्रॉस सेक्शनल क्षेत्रामध्ये यिल्ड स्ट्रेंथ मोजली जाईल तर अशा प्रकरणांमध्ये आपण पाहू शकतो की सामग्री चिरडल्यामुळे घटक अयशस्वी होतो जे एक प्रकारचे अपयश आहे जे आपण पाहू शकतो आणखी एक अपयश म्हणजे स्थानिक बक्लिंग त्याच्या क्रॉस विभागीय संरचनेमुळे होते स्टील बिल्डिंगच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की स्थानिक बकलिंग म्हणजे ज्या घटका चा आपण वेगवेगळ्या प्रकारचा रोल्ड सेक्शन स्टील वापरतो उदाहरणार्थ आपण अनेकदा चॅनेल विभाग वापरतो तर अशा परिस्थितीत काय होईल की संपीडनमुळे ही लाट वैयक्तिकरित्या झुकू शकते हा टप्पा वैयक्तिकरित्या झुकू शकतो किंवा घटकाचा इतर काही भाग झुकू शकतो ज्याला स्थानिक बकलिंग म्हणतात त्यामुळे घटकाच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ची गणना करताना त्याची काळजी घ्यावी लागते मग आणखी एक प्रकारचे अपयश म्हणजे एकूण लवचिक बक्लिंग जेव्हा त्याच्या अक्षावरील घटकाची लांबी त्याच्या क्रॉस सेक्शनल डायमेन्शनच्या तुलनेत खूप जास्त असते तेव्हा अशा प्रकारची बक्लिंग होते ज्याला फ्लेक्सुरल बक्लिंग म्हणतात उदाहरणार्थ त्याच्या बाजूकडील डायमेन्शन च्या तुलनेत आपल्याकडे एक लांब स्तंभ आहे तर अशा ठिकाणी ते अशा प्रकारे अडकू शकते म्हणून क्रशिंगमुळे अयशस्वी होण्यापूर्वी ते बकलिंगमुळे अयशस्वी होऊ शकते त्यामुळे कॉम्प्रेशन घाटकाच्या ताकदीचा विचार करताना अशा प्रकारच्या बक्लिंग घटनांची काळजी घ्यावी लागते पुन्हा जर आपण पाहिले की जर आपण क्रॉस सेक्शन पाहिला तर उदाहरणार्थ हे जर क्रॉस सेक्शन असे काहीतरी असेल तर आपण पाहू शकता की ते या अक्षाभोवती झुकू शकते ते या अक्षाभोवती झुकू शकते तर आपल्या कडे अर्थ आहे की ते कोणत्या दिशेने प्रथम झुकेल ते कमकुवत बाजूच्या कमकुवत विभागाच्या बाजूने झुकेल तर या ठिकाणी ते येथे झुकेल मग टॉर्सनल बक्लिंगमुळे आणखी एक अपयश येऊ शकते टॉर्सनल मोमेंटमुळे टॉर्सनल बक्लिंग फेल्युअर होऊ शकते घटक शिअर सेंटर मधे लॉन्जिट्युडिनल अक्षावर वळतो तर टोर्सनल बकलिंग कदाचित लोडच्या प्रकारानुसार अँगल सेक्शन किंवा चॅनेल सेक्शनच्या बाबतीत उद्भवू शकते म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी काम करणे म्हणजे लोडकॉम्प्रेसिव्ह असेल परंतु तो मेंबर एक्सिसमध्ये काम करत आहे की नाही यावर अवलंबून आहे की टोर्शन पिक्चर टोर्सनल मोमेंटमध्ये येईल आणि त्या टोर्सनल बकलिंगमुळे उद्भवू शकते बकलिंगच्या आणखी एका व्याप्तीला फ्लेक्सुरल टॉर्सनल बकलिंग म्हणतात हे काही नाही परंतु घटक जेव्हा एकाच वेळी वाकतो आणि वळतो तेव्हा घडणारी बक्लिंग आहे याचा अर्थ घटक पुन्हा वाकेल तो वळेल म्हणजे तो अशा प्रकारे वळू शकतो कदाचित तो अशा प्रकारे वळू शकतो अशा प्रकारचे अपयश सामान्यतः असममित क्रॉस सेक्शनच्या बाबतीत होते तर असममितीय क्रॉस सेक्शन म्हणजे उदाहरणार्थ चॅनेल सेक्शन या दिशेने सममितीय आहे परंतु या दिशेने ते असममितीय आहे तर ते कोणत्या दिशेने असममित आहे यावर अवलंबून ते असममित क्रॉस सेक्शन आहे की सममित क्रॉस सेक्शन आहे याचा विचार करावा लागेल आणित्यानुसार टॉर्सनल बकलिंग चित्रात येईल आता कॉम्प्रेशन घटकाच्या स्ट्रेंथ ची गणना करताना आपल्याला विशिष्ट कॉम्प्रेशन घटकाचा कोणत्या प्रकारचा प्रभाव पडत आहे याचा अर्थ शोधावा लागेल हे अवलंबून आहे की हा परिणाम कॉम्प्रेसिव्ह घटकाच्या लांबीवर अवलंबून असतो जसे की एकाला शॉर्ट कॉम्प्रेसिव्ह घटक म्हणतात शॉर्ट कॉम्प्रेसिव्ह घटक म्हणजे मी आधी जे सांगितले ते म्हणजे समजा एखाद्या घटका ची लांबी त्याच्या रुंदीच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि जाडी म्हणजे जर त्याची रुंदी आणि जाडी संदर्भात लक्षणीय असेल तर याचा अर्थ असा की एल बाय आर गुणोत्तर खूपच कमी आहे अशा परिस्थितीत अपयशाचा स्ट्रेस हा यिल्ड च्या स्ट्रेस च्या बरोबरीचा असेल आणि नंतर तेथे कोणतेही बक्लिंग होणार नाही या ठिकाणी बक्लिंग होणार नाही तर येथे सामग्रीच्या इल्ड मुळे ते अयशस्वी होईल तर हे तेव्हा घडते जेव्हा लहान कॉम्प्रेशन घटक म्हणजे जेव्हा घटक शॉर्ट कॉम्प्रेशन आणि दुसर्या प्रकारचा घटक ज्याला लांब कॉम्प्रेशन घटक म्हणतात या प्रकरणात बकलिंगमुळे ताण येईल याचा अर्थ असा की कदाचित त्याची उंची यासारखी असेल किंवा लांबी यासारखी असेल परंतु त्याचा क्रॉस सेक्शन अगदी कमी आहे तर या ठिकाणी ताण कमी होण्यापूर्वी बकलिंग होऊ शकते म्हणूनच तो लांब कॉम्प्रेशन घटक आहे की नाही याचा विचार करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार बक्लिंगमुळे किंवा यील्डिंगमुळे कोणत्या प्रकारचा ताण निर्माण होत आहे हे शोधणे आवश्यक आहे त्यानुसार सदस्याच्या संकुचित ताकदीचा विचार केला जाईल आणखी एक प्रकरण म्हणजे मध्यवर्ती कॉम्प्रेसिव कॉम्प्रेशन घटक मध्यवर्ती कॉम्प्रेशन च्या बाबतीत क्रशिंग आणि बकलिंगच्या एकत्रित परिणामामुळे घटक अयशस्वी होतो इंटरमीडिएट कॉम्प्रेशन म्हणजे व्यवहारात बहुतेक घटकाना इंटरमीडिएट कॉम्प्रेशन घटक मानले जाते कारण या ठिकाणी घटकाला दोन्ही तणावांना सामोरे जावे लागेल एक म्हणजे घटका च्या दाबामुळे क्रशिंगमुळे त्याची लांबी कमी होईल आणि ती क्रश होईल आणि दुसरे म्हणजे त्याच्या लांबीमुळे ते असे काहीतरी बकल करेल त्यामुळे बकलिंग चा ताण चित्रात येईल तसेच क्रशिंगचा ताण चित्रात येईल तर दोन्ही परिणामांचा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्याला घटका ची अपयशाची ताकद शोधावी लागेल आणि बहुतेक ठिकाणी कॉम्प्रेशन घटक इंटरमेजिएट कॉम्प्रेशन घटक म्हणून काम करतो जिथे दोन्ही परिणामांची काळजी घ्यावी लागेल आता एखाद्या घटका ची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शोधण्यासाठी जसे आपण पाहतो की एक क्रशिंग मूल्य आहे याचा अर्थ असा आहे की इल्ड स्ट्रेंथ आपल्याला एका विशिष्ट सामग्रीची इल्ड स्ट्रेंथ शोधावी लागेल आणि त्यानुसार कॉम्प्रेशन घटका ची ताकद मोजली जाऊ शकते तर बकलिंगमुळे बकलिंग फोर्स काय असेल आणि आपल्याला शोधायचा स्ट्रेस काय असेल आणि त्यासाठी युलरने एक आदर्श स्तंभ मानला आहे आणि बकलिंगसाठी एक क्रीटिकल भार शोधला आहे बक्लिंगमुळे मिळवलेला तो क्रीटिकल भार या काही गृहितकांच्या आधारे प्राप्त केला जातो की एक म्हणजे सामग्री एकसंध आणि समस्थानिक आहे म्हणजे त्याच्या संपूर्ण लांबीतील सामग्री एकसंध आणि समस्थानिक असेल तेथे भौतिक गुणधर्मांमध्येकोणताही बदल होणार नाही तर सामग्री पूर्णपणे लवचिक आहे म्हणजे लवचिक मर्यादेपर्यंत हा बक्लिंग सिद्धांत मानला जाईल लवचिक मर्यादेपर्यंत हे खरे ठरेल मग कोणतीही अपूर्णता नाही म्हणजे घटक त्याच्या प्रारंभिक स्थितीत पूर्णपणे सरळ असेल आणि घटका मध्ये भूमिती आणि सामग्रीचा प्रवाह होणार नाही मग लोडिंगची कोणतीही विलक्षणता नसावी म्हणजे युलर सिद्धांताच्याबाबतीत केंद्रीकृत लोडिंगचा विचार करून डेरिव्हेशन केले गेले आहे याचा अर्थ असा आहे की घटका वर कोणतेही विलक्षण लोडिंग कार्य करणार नाही आणि दुसरे म्हणजे स्तंभ टोक हे सिद्धांत विकसित करताना चिकटलेले असतात असे मानले गेले आहे की स्तंभाचे टोक चिकटलेले असतात आणि स्तंभाचा प्रवाह नसतो या गृहितकांनुसार युलरला जिओमेट्री geometry प्रवाह नाही या गृहितकांसह युलरने एक बक्लिंग सिद्धांत सुचवला आहे जो येथे दिलेला आहे की जर या घटका च्या बाजूने या घटकावर संकुचित भार कार्यरत असेल तर आणि जर कॉम्प्रेसिव फोर्स P असेल आणि जर a वर बकल असे घडले तर x च्या अंतरावर विस्थापन y असेल आणि प्रशासकीय विभेदक समीकरण d2ydx वर्ग अधिक PcrEI गुणिले y हे 0 असेल P cr म्हणजे काहीच नाही परंतु क्रिटिकल लोड क्रिटिकल लोड जो येईल याचा अर्थ असा आहे की P cr हा क्रिटिकल लोड आहे जो या गव्हर्निंग डिफरेंशियल समीकरणातून आढळू शकतो आणि गव्हर्निंग डिफरेंशियल समीकरणातून सर्वात कमी मूल्य असे आढळू शकते प्रभावी लांबी म्हणजे मी नंतर येईन कारण स्तंभाच्या टोकापर्यंतची लांबी ही एकूण लांबी असेल आता प्रभावी लांबी काही होणार नाही परंतु कंटूर फ्लेक्सरचे दोन मोमेंट त्या दोघांमधील अंतर जेथे होत आहेत त्या लांबीप्रमाणे जर ते निश्चित केले असेल तर ते असे झुकेल तर प्रभावी लांबी ही L असेल बरोबर तर P cr हा pi वर्ग E I भागिले L वर्ग असेल जेथे L ही प्रभावी लांबी आहे आणि E I हे कडकपणाचे मॉड्युलस आहे म्हणून सिग्मा cr क्रिटिकल स्ट्रेस P cr भागिले A म्हणून आढळू शकतो जिथेA हे स्तंभाचे क्रॉस सेक्शनल क्षेत्रफल आहे आणि जर आपण येथे P cr चे मूल्य वापरले तर ते Pi स्क्वेअर EI भागिले Al स्क्वेअर असेल तर पुढे जर मी I ला I भागिले A असे लिहिले तर आपण I भागिले A ला r वर्ग म्हणून लिहू शकतो तर सिग्मा cr चे मूल्य pi वर्ग E r वर्ग भागिले L वर्ग असेल आणि नंतर पुन्हा जर आपण ते मिळवले तर ते Pi वर्ग E भागिले Lभागिले r संपूर्ण वर्ग असेल जे Pi वर्ग Eभागिले लॅम्बडा वर्ग आहे लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा बरोबर Lभागिले r लॅम्बडा म्हणजे काहीच नाही परंतु स्लेंडरनेस रेशो आर म्हणजे जिरेशनची त्रिज्या आणि जिरेशनची त्रिज्या म्हणजेजिरेशनची किमान त्रिज्या दोन दिशेने जिरेशनची त्रिज्या असेल आणि जिरेशनची किमान त्रिज्या आधी अयशस्वी होईल म्हणूनच जिरेशनची किमान त्रिज्या विचारात घेतली जाईल तर सिग्मा Cr क्रिटिकल स्ट्रेस या Pi स्क्वेअर E भागिले लॅम्बडा स्क्वेअरप्रमाणे आढळू शकतो जिथे लॅम्बडा हा L भागिले r च्या बरोबरीचा असतो तर आपण पाहू शकतो की क्रिटि कल स्ट्रेस हा स्लेंडरनेस रेशोच्या उलट प्रमाणात किंवा त्याच्या लांबीच्या उलट प्रमाणात असतो तर जर लॅम्बडाचे मूल्य कमी किंवा उलट असेल तर क्रिटि कल स्ट्रेस वाढेल जर स्लेंडरनेस गुणोत्तर जास्त असेल तर क्रिटि कल स्ट्रेस कमी होईल असे मी म्हणू शकतो तर युलर बकलिंग सिद्धांत वापरून क्रिटि कल स्ट्रेस यातून शोधला जाऊ शकतो जो स्तंभाची संकुचित शक्ती मिळविण्यासाठी वापरला जाईल आता एका आदर्श स्ट्रटसाठी स्तंभाचे सामर्थ्य वक्र आहे हे सिध्द केले जाऊ शकते जर हा स्ट्रट प्रत्यक्षात भारित केला गेला असेल आणि सुरुवातीला पिनसह सरळ समाप्त झाला असेल तर हे अशा प्रकारे सिध्द केले जाऊ शकते जेथे x अक्ष स्लेंडरनेस गुणोत्तर असेल जे L भागिले r आणि y अक्ष हे सामग्रीचे संकुचित सामर्थ्य असेल तर येथे आपण पाहतो की मार्ग a ते c आणि नंतर c ते b असा बदलत आहे तर जेव्हा संकुचित ताण a c b ने परिभाषित केलेल्या मूल्यांपेक्षा जास्त किंवा समान असतो तेव्हा स्तंभ अयशस्वी होतो याचा अर्थ हा परिभाषित केलेला मार्ग आहे आणि जर स्तंभातील ताण येथे किंवा येथे कुठेतरी येत असेल तर याचा अर्थ तो अयशस्वी झाला आहे तर जर स्तंभातील ताण या मार्ग a c b द्वारे परिभाषित केलेल्या ताणापेक्षा जास्त असेल तर मी असे म्हणू शकतो की स्तंभ अयशस्वी होणार आहे आणि हा a c मुळात यील्डिंगद्वारे अयशस्वी आहे आणि जर आपण कमी स्लेंडरनेस गुणोत्तर विचारात घेतले तर यील्डिंगमुळे अयशस्वी होऊ शकते आणि उच्च स्लेंडरनेस गुणोत्तरासाठी बक्लिंगमुळे अयशस्वी होऊ शकते आणि तुम्हाला दिसेल की बक्लिंगमुळे अपयश येईल जर लॅम्बडा लॅम्बडा सी पेक्षा मोठा असेल तर हा लॅम्बडा आहे जर लॅम्बडा लॅम्बडा सी पेक्षा मोठा असेल तर तो येईल म्हणजे बक्लिंगमुळे अपयश येईल तर हे मुळात प्लास्टिकचे इल्ड आहे आणि हे f c बरोबर f y ने परिभाषित केले आहे आणि हे π स्क्वेअर e द्वारे लॅम्बडा स्क्वेअरद्वारे परिभाषित केले आहे जे लवचिक बकलिंग ताण आहे आणि जर आपण विचार केला की f c हे सिग्माच्या बरोबरीचे आहे c r हे f y च्या बरोबरीचे आहे याचा अर्थ जर आपण यील्ड स्ट्रेसला सिग्मा c r क्रिटिकल स्ट्रेस मानले तर त्यातून मी लॅम्बडा c शोधू शकतो जो e भागिले π भागिले e भागिले f y हा 88 च्या बरोबरीचा आहे 85 तो एक स्थिरांक आहे हे एका विशिष्ट 88 साठी स्थिर आहे ई आणि एफ वायच्या विशिष्ट मूल्यासाठी 85 असेल जेथे ई 2 गुणिले 10 गुणिले 5 आणि एफ वाय 250 च्या बरोबरीचे आहे या मूल्यासाठी लॅम्बडा सी मूल्य असे आढळू शकते तथापि इतरांसाठी अजूनही हे लॅम्बडा सी मूल्य वेगळे असेल तर या वक्रावरून आपण काय पाहू शकतो की जर लॅम्बडा मूल्य स्लेंडरनेस गुणोत्तर मूल्य 88 पेक्षा जास्त झाले तर 85 मग ते लवचिक बक्लिंगमुळे अयशस्वी होईल आणि जर ते त्यापेक्षा कमी असेल तर प्लास्टिकच्या इल्ड मुळे ते अयशस्वी होईल आता तेच नॉन डायमेन्शनल स्वरूपात देखील लिहिले जाऊ शकते जे येथे दर्शविले आहे जेथे y अक्षात a f c भागिले f y आहे आणि ते 1 असेल कारण येथे f c आणि f y 1 असेल म्हणजे येथे समान असेल आणि लॅम्बडा c येथे 1 असेल म्हणजे लॅम्बडा बार 1 असेल जेथे लॅम्बडा c भागिले लॅम्बडा 1 असेल आणि या दिशेने x दिशेने लॅम्बडा बार जे f y भागिले सिग्मा c r चे वर्गमूळ आहे तर ही वक्रता लवचिक बक्लिंग असेल आणि हे प्लास्टिकचे इल्ड असेल तर अशा प्रकारे आदर्श पट्ट्यासाठी स्ट्रेंथ वक्र युलरच्या सिद्धांताद्वारे विकसित केले जाऊ शकते परंतु हे व्यावहारिक प्रकरणासाठी लागू केले जाऊ शकत नाही कारण व्यावहारिकतेच्या बाबतीत असे काही प्यारमिटअर्स आहेत जे घटका च्या कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ वर परिणाम करतील म्हणून आपण वेगळ्या माध्यमाचा वेगळ्या सूत्राचा विचार करू तथापि हे सूत्र या लवचिक साधनांवर आधारित आहे युलर बकलिंग सिद्धांत तसेच इतर काही घटकांचा देखील समावेश करण्यात आला आहे तर ते पुढील काळात येईल आता जर आपण कॉम्प्रेशन घटका च्या स्ट्रेंथ वर परिणाम करणारे घटक पाहिले तर आपण पाहू शकतो की प्रथम घटका चा भौतिक गुणधर्म आहे तर जर आपण सिग्मा f पाहिले तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जर मी fcd कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ fcd डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ fcd असे म्हटले तर जर आपण असे म्हटले की ते fy वर अवलंबूनम्हणजे घटका ची यील्ड स्ट्रेंथ म्हणजे ते घटका च्या भौतिक मालमत्तेवर अवलंबून आहे आणखी एक घटक म्हणजे मेंबर ची लांबी कारण आपण पाहिले आहे की युलर क्रिटिकल लोड हे जिरेशनच्या त्रिज्येच्या उलट प्रमाणात असते आणि त्यामुळे लांबी म्हणून जर लांबी जास्त असेल तर निश्चितपणे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे कॉम्प्रेसिव्ह भार वाहून नेण्याची क्षमता कमी असेल त्यामुळे त्याचा मेंबर वरही परिणाम होतो तर याचा विचार केला पाहिजे याचा अर्थ असा की हे एकूण बक्लिंगमुळे आहे आणि हे क्रशिंगमुळे आहे आणि या क्रॉस सेक्शनल संरचनेचा अर्थ असा आहे की आर मेंबर च्या बाबतीत कोणतीही समस्या नाही कारण तेथे स्थानिक बक्लिंग होणार नाही कारण सामान्यतः आर मेंबर च्या बाबतीत एकतर आयताकृती विभाग चौरस विभाग किंवा गोलाकार विभाग आपण सर्वसाधारणपणे वापरतो परंतु स्टीलच्या मेंबर्स च्या बाबतीत आपण वेगवेगळ्या प्रकारचा बिल्ट अप विभाग वापरतो उदाहरणार्थ बिल्ट अप विभाग किंवा रोल्ड विभाग हा एक बिल्ट अप विभाग आहे ज्यामध्ये आपण समोरासमोर चॅनेल वापरत आहोत किंवा आपण काही I विभाग देखील बनवू शकतो की I विभाग देखील वापरला जाऊ शकतो तर येथे आपण काय पाहू शकतो की क्रॉस सेक्शनल संरचनेमुळे फ्लेंज किंवा वेव्हचे स्थानिक बक्लिंग होऊ शकते त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट कंडिशन सपोर्ट कंडिशन आपण का घेतली पाहिजे कारण हिंज सपोर्टच्या बाबतीत लांबी प्रभावी असेल फक्त L ही L च्या बरोबरीची असेल परंतु जर आपण पाहिले की हा एक निश्चित आधार आहे तर त्याची बकलिंग कर्व अशी असेल आणि आपण हे जाणून घेऊ शकतो की L मुळात L भागिले 2 असेल त्यामुळे प्रभावी लांबी कमी होणार आहे म्हणून मेंबर च्या लांबीचा परिणाम मेंबर च्या कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ वर होतो त्यामुळे आधार अटी देखील त्यावर परिणाम करतात पुढील म्हणजे अपूर्णता आता अपूर्णतेचा अर्थ असा आहे की सामग्री खरोखर समस्थानिक असू शकत नाही आणि एकसंध असू शकत नाही तर स्तंभाची भौमितिक भिन्नता असू शकते म्हणजे स्तंभाच्या संपूर्ण लांबीमध्ये क्रॉस सेक्शनल क्रॉस सेक्शन समान असू शकत नाही तर इसेंट्रिसिटी असू शकत नाही तर या इम्परफेक्शनचा मेंबर वरील ताकदीवर देखील परिणाम होतो म्हणून आपल्या रचनेतही त्याची काळजी घ्यावी लागते आणखी एक म्हणजे अवशिष्ट ताण जर सदस्यामध्ये अवशिष्ट ताण असेल तर कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ वेगळी असेल त्यामुळे ते पैलूही लक्षात ठेवले पाहिजेत आता मेंबर च्या क्रॉस सेक्शनकडे येत असताना जर आपण पाहिले की कॉलम किंवा कॉम्प्रेशन मेंबर च्या बाबतीत बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टील रोल सेक्शनचा वापर कॉम्प्रेसिव्ह मेंबर साठी केला जाऊ शकतो जसे की सिंगल अँगल सेक्शन तर आपण सिंगल अँगल सेक्शन वापरू शकतो तथापिसिंगल अँगल सेक्शनचा वापर करताना जर सदस्याचा अर्थ असा आहे की जर भार एखाद्या सदस्याच्या पायावर आला तर इसेंट्रीसिटी विकसित होईल आणि त्यामुळे टोर्सनल बकलिंग चित्रात येईल त्यामुळे त्यानुसार आपल्याला मेंबर च्या ताकदीची काळजी घ्यावी लागेल त्याचप्रमाणे दुहेरी कोनासाठी देखील आपण अशा प्रकारे वापरू शकतो किंवा टी विभागांचा वापर कॉम्प्रेसिव्ह मेंबर साठी केला जाऊ शकतो जो सर्वात लोकप्रियपणे वापरला जाणारा कॉम्प्रेसिव्ह मेंबर चॅनेल विभाग आहे आपण अनेकदा कॉम्प्रेसिव मेंबर पोकळ गोलाकार विभागासाठी वापरत असलेला वाहिनी विभाग देखील आपण आयताकृती पोकळ विभाग देखील वापरतो तर हे काही स्टील रोल विभाग आहेत जे सामान्यतः कॉम्प्रेसिव मेंबर साठी वापरले जातात मग काही बिल्ट अप विभाग देखील चॅनेल फेस टू फेस म्हणून वापरले जातात हा एक प्रकारचा बिल्ट अप विभाग आहे जो आपण वापरतो आणि नंतर चॅनेल बॅक टू बॅक देखील वापरला जातो तर आता समजा जर आपण चॅनेल समोरासमोर किंवा पाठोपाठ वापरत असाल तर उदाहरणार्थ हे आता आपण यासारखे सोपे वापरू शकत नाही कारण जर आपण उंचीमध्ये पाहिले तर ते असे काहीतरी असेल बरोबर म्हणून जोपर्यंत आपण त्यांना बांधत नाही तोपर्यंत ते एक अखंड म्हणून काम करणार नाही म्हणून आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल की एकतर बॅटन प्लेटच्या बाबतीत काही संयुक्त साधन उपलब्ध करून द्यावे लागेल किंवा काही कमी करणे आवश्यक आहे तर संपूर्ण लांबीपर्यंत ते एक अखंड मेंबर म्हणून कार्य करते तर याची काळजी घ्यावी लागेल आणि आणखी एक बिल्ट अप बॉक्स विभाग म्हणजे 4 प्लेट्ससह एखादा बिल्ट अप बॉक्स विभाग बनवू शकतो नंतर प्लेटेड I विभाग तयार केला जाऊ शकतो त्यानंतर अशा प्रकारे बिल्ट अप I विभाग तयार केला जाऊ शकतो काही सामान्यतः वापरले जाणारे बिल्ट अप कॉम्प्रेशन मेंबर आहेत मग आपण प्रभावी लांबीच्या घटकाकडे येऊ म्हणजे येथे आपण L e पाहतो कारण आपण प्रभावी लांबी लिहिली आहे L e ही K गुणिले L च्या बरोबरीची आहे जिथे K हा प्रभावी लांबीचा घटक आहे आता हा K मेंबर च्या रिस्ट्रेंट स्थितीवर अवलंबून आहे कारण मी सांगितले आहे की समजा निश्चित स्तंभ असेल तर तो अशा प्रकारे बांधला जाईल तर कॉन्ट्रा फ्लेक्चरचा बिंदू येथे असेल कॉन्ट्रा फ्लेक्चरचा आणखी एक बिंदू येथे असेल कॉन्ट्रा फ्लेक्चरचा बिंदू म्हणजे ज्या क्षणी 0 होत आहे आता कॉन्ट्रा फ्लेक्चरच्या 2 बिंदूंमधील हे अंतर प्रभावी लांबीच्या Le बरोबर होत आहे जेथे कॅपिटल L ही मेंबर ची एकूण लांबी आहे तर K चे मूल्य किती असेल तर येथे सैद्धांतिकदृष्ट्या आपल्याला K मूल्य अर्धे मिळाले म्हणजे L e हे L भागिले 2 च्या बरोबरीचे आहे म्हणजे 1 भागिले 2 गुणिले L तर हे अर्धे आहे आय कोडमध्ये हे 0 मानले जाते 65 कारण ते पूर्णपणे निश्चित केले जाणार नाही आणि ते पूर्णपणे एच 5 होणार नाही सैद्धांतिकदृष्ट्या जरी आपल्याला 0 5 मिळत आहे आपण 0 65 म्हणून सुरक्षिततेच्या घटकांसह अधिकाराच्या विशिष्ट पुराणमतवादी विचारात घेणार आहोत त्याचप्रमाणे जेव्हा दोन्ही टोकांचे स्तंभ पिन केले जातात तेव्हा आपण 1 K मूल्य 1 म्हणून विचारात घेतो म्हणजे Le हे L च्या बरोबरीचे आहे पुन्हा एक टोक निश्चित आणि दुसरे टोक पिन केलेले स्तंभ जरी 0 येत असले तरी या प्रकरणात सैद्धांतिक मूल्य मूल्य 7 परंतु आय कोडल तरतुदीत ते 0 पुन्हा एक टोक निश्चित आणि दुसरे टोक मुक्त असलेले स्तंभ जसे की कॅन्टिलीव्हर बीम कॅन्टिलीव्हर स्तंभ सैद्धांतिक मूल्य 2 आहे तसेच आय कोडमध्ये 2 माध्यमांचा विचार करीत आहोत तसेच ते 2 चा विचार करीत आहे प्रत्येक टोकाला अंशतः निश्चित केलेले स्तंभ 1 असतील मात्र ते 1 मानले जातात त्याचप्रमाणे एका टोकाला अनियंत्रित आणि दुसऱ्या टोकाला फिरणारे स्तंभ दुसऱ्या टोकाला रोटेशन अंशतः नियंत्रित करतील ते 2 आहे म्हणून जेव्हा आपण सदस्याच्या प्रभावी लांबीचा विचार करणार असतो तेव्हा आपल्याला आय 800 2007 च्या तक्ता 11 वर जावे लागेल आणि आय 2007 च्या तक्ता 11 नुसार आपल्याला सदस्याची प्रभावी लांबी शोधावी लागेल 800 2007 च्या तक्ता 11 च्या संकेताचा हा स्नॅपशॉट येथे दर्शविला गेला आहे प्रभावी लांबीचा घटक येथे दिला गेला आहे आता आणखी एक गोष्ट आपण येथे चर्चा करणार आहोत ती म्हणजे चौकटीतील स्तंभाची प्रभावी लांबी कारण व्यावहारिक प्रकरणांमध्ये आपल्याला चौकटीतील प्रभावी लांबीची गणना करावी लागेल आणि तो वेगळा सदस्य नाही स्तंभ सदस्य वेगळा नाही किंवा कॉम्प्रेशन सदस्य वेगळा नाही तो चौकटीच्या आत आहे तर चौकटीतील स्तंभाची प्रभावी लांबी किती असावी जी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आणि ती कलम 7 मधील आय एस 800 2007 च्या जोडणी डी च्या जोडणी डी मध्ये दिली आहे 2 उल्लेख केला आहे तर अनॅक्सेर डी मध्ये नॉन स्वे फ्रेमसाठी के मूल्य दिले जाते की के मूल्य 1 अधिक 0 आहे 145 बीटा 1 अधिक बीटा 2 वजा 0 265 बीटा 1 बीटा 2 बाय 2 वजा 0 364 बीटा 1 अधिक बीटा 2 वजा 0वजा 0 247 बीटा 1 बीटा 2 आणि आय 800 2007 च्या ऍनेक्सर डी 1 मध्ये हे सूत्र दिले आहे जे नॉन स्वे फ्रेमसाठी के चे मूल्य शोधण्यासाठी आवश्यक असेल याचा अर्थ असा की जेव्हा एखादी फ्रेम असेल तर ती ब्रेसिंग असते तेव्हा ती ब्रेस फ्रेम असते आणि नॉन स्वे म्हणजे ब्रेकिंग असते अशा ठिकाणी K मूल्य याद्वारे मोजले जाऊ शकते आणि हे मुळात वुडने प्रस्तावित केले आहे ज्याला वुड्स कर्व म्हणून ओळखले जाते ज्यातून के मूल्यस्वे फ्रेम्ससाठी प्राप्त झाले आहे याचा अर्थ मोमेंट रेझिस्टंट फ्रेम म्हणजे स्वे फ्रेम असे म्हणतात की ती 2 मजली फ्रेम आहे तर जर आपण असे पाहिले तर तर ही एक स्वे फ्रेम किंवा मोमेंट प्रतिरोधक फ्रेम आहे तर या ठिकाणी K चे मूल्य असे असेल जे 1 वजा 0 आहे 2 गुणिले बीटा 1 अधिक बीटा 2 वजा 0 12 बीटा 1 बीटा 2 बाय 1 वजा 0 1 वजा 0 8 बीटा 1 अधिक बीटा 2 अधिक 0 6 बीटा 1 बीटा 2 संपूर्ण ते 0 5 तर हे ऍनेक्सर डी मध्ये देखील दिले आहे ज्यातून आपण येथे K चे मूल्य शोधू शकतो बीटा 1 आणि बीटा 2 यातून आढळू शकते जे मेंबर चा कडकपणा आणि स्तंभाचा कडकपणा आणि लवचिक मेंबर चा कडकपणा आहे जे येथे लिहिले आहे की Kc आणि Kb ही स्तंभाची प्रभावी लवचिकता आहे किंवा बीम Kc स्तंभ बीमसाठी आहे kb स्तंभांच्या टोकांवर संयुक्त बीम मीटिंगसाठी आहे आणि संयुक्त जोडलेली कडकपणा आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्या टप्प्यावर जोडलेल्या बीम आणि कॉलमच्या प्रभावी कडकपणाची सापेक्ष कडकपणा शोधावा लागेल मग आपल्याला बीटा 1 बीटा 2 शोधावा लागेल तर एकदा आपल्याला बीटा 1 बीटा 2 सापडला की आपण K चे मूल्य शोधू शकतो तर चौकटीतील स्तंभाची ही किती प्रभावी लांबी आहे मग ती स्वे असो किंवा नॉन स्वे असो त्या आधारावर आपण स्तंभाची प्रभावी लांबी शोधू शकतो तर आजच्या व्याख्यानात मला यावर चर्चा करायची आहे तर थोडक्यात मी पुन्हा आजच्या व्याख्यानाचा सारांश पुन्हा सांगत आहे की कॉम्प्रेशन मेंबर मध्ये कॉम्प्रेसिव स्ट्रेन लांबी रिस्ट्रेंट स्थिती अपूर्णता अवशिष्ट ताण नंतर भौतिक गुणधर्म यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असतो तर या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे क्रॉस सेक्शनल संरचना हा एक महत्त्वाचा भाग आहे जो मेंबर च्या स्ट्रेंथ चा विचार करण्यासाठी समोर येतो तर पुन्हा स्लेंडरनेस रेशो जो लांबी प्रभावी लांबी आणि जिरेशनच्या त्रिज्येवर अवलंबून असतो तर मीन स्लेंडरनेस रेशोनुसार कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ बदलते आपण पाहिले आहे की ते स्लेंडरनेस रेशोसह उलट बदलत आहे तर ते काही पॅ रामीटर आहेत ज्यांची काळजी घ्यावी लागेल आणि नंतर स्लेंडरनेस रेशो शोधताना आपल्याला कोडमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या रिस्ट्रेंट कंडिशनसाठी प्रभावी लांबी आणि प्रभावी लांबी माहित असणे आवश्यक आहे तर कोडल तरतुदीनुसार आपल्याला एखाद्या विशिष्ट मेंबर ची प्रभावी लांबी शोधावी लागेल आणि स्वे किंवा नॉन स्वेच्या आधारावर फ्रेम केले असल्यास K मूल्य प्रभावी लांबी घटक शोधला जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण स्तंभ किंवा कॉम्प्रेशन मेंबर च्या प्रभावी लांबीची लांबी दर्शवितो जी स्थम्ब स्ट्रेंथ किंवा कॉम्प्रेशन मेंबर च्या स्ट्रेंथ ची गणना करण्यासाठी आवश्यक असेल पुढील वर्गात आपण कॉम्प्रेशन घटका ची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शोधण्याचा प्रयत्न करू आभारी आहे